तर या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या व्याख्यानात आपले पुन्हा स्वागत आहे आपण जिथे थांबलो होतो तिथून सुरूवात करूया मेंदूचा विकास कसा होतो आणि प्रजाती कशी उत्क्रांत होते मोटर एरिया ते भावनिक मेंदू ते विचार करणारा मेंदू जे आपले NEO कॉर्टेक्स आहे जे अलीकडील काळात विकसित झालेले आहे याबद्दल चर्चा करून जेंव्हा आपली वाढ होते तेव्हा गर्भाशयाच्या पहिल्या महिन्यापासून वैयक्तिक मेंदू विकसित होत असतो आणि तो क्रम असा आहे तर मग मला त्याकडे येऊ द्या म्हणून मी विचारलेला मूलभूत प्रश्न असा आहे की मेंदूची उत्क्रांती आता होत असताना त्याला इतक्या न्यूरॉन्सची गरज का भासते हेच तर मी आपल्याला सांगितलं होतं किंवा मेंदू विकसित अवस्था मी त्याकडे येतो तर आपण जो मूळ प्रश्न विचारला तो म्हणजे मेंदू आता विकसित होत असताना त्याला इतक्या न्यूरॉन्सची गरज का आहे हे मी आपणास सांगितले आहे म्हणून जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक्समध्ये मी नमूद केल्याप्रमाणे 50 टक्के जनुके मेंदू बनवतात हा कालावधी गर्भाच्या 42 व्या ते 108 व्या दिवसात असतो मेंदूचे बहुतेक क्षेत्र आधीच तेथे आहेत ते सर्व तयार होत आहेत तर त्यानंतर पुनर्स्थापना खूप कठीण होईल तेथे कांही पेशी तयार होत असतात तर कांही नाश पावत असतात तर इथे तयार झालेल्या सर्व पेशींपैकी 50 टक्के पेशी नाश पावतात तर कल्पना करा की किती पेशी तयार झाल्या असतील आणि किती न्यूरॉन्स आपल्या जन्माच्या वेळी मेंदूमध्ये असतील हे समजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल पण तरीही याबद्दल जास्त काळजी करू नकाह्या खूपच लहान पेशी आहेत एक पेशी विभागली तर नंतर ती 2 पेशीमध्ये विभाजित होतात आणि नंतर २ चे ४ ४ चे आणखी कांही अशा पद्धतीने ते वाढत जातात कारण सर्व पेशी टोटिपोटेंट आहेत टोटीपोटेन्ट म्हणजे ते शरीरात कोणत्याही प्रकारच्या पेशी तयार करू शकतात जसजशी त्यांची वाढ होते तसतसे ते प्लुरीपोटेंट त्यापैकी कांही विशेष पेशींची निर्मिती करू शकतात तर या बॉलमध्ये ज्याला झायगोट म्हणतात जो नंतर गर्भात रूपांतरित होतो त्याच्या वर एक प्लेट दिसते ज्याला न्यूरल प्लेट म्हणतात ही न्यूरल प्लेट अशा स्वरूपात विभागली आहे आता हा सर्वात वरचा भाग मेंदू आहे आणि नंतर हा पाठीचा कणा आहे कल्पना करा कि वर्तुळाच्या मध्यभागी एक वर्तुळ या पेशी तयार होतात आणि मध्यभागी ते रिममधील वर्तुळाच्या परिघाकडे जातात ते येथे तयार होते आणि ते येथे हलते ते फक्त प्रत्येक पेशीचे स्थलांतर करते जे सुरुवातीला विभाजित होते त्याला आपण पूर्वज म्हणतो जसे आईवडील आपल्या मुलाला जन्म देतात सुरुवातीला हा एक सममितीय विभाग आहे पुढे प्रत्येक संतती विभाजित होऊन दुसऱ्या संततीला जन्म देते आणि मध्यभागी असलेले न्यूरॉन प्रत्येक न्यूरॉन आपल्याला आठवत असेल तर त्या 6 थरांवर जातात तर सर्वात अगोदरची पेशी थर 6 व्य स्तरावर राहील आणि नंतरची पेशी 5432 १ ते जसजसे पुढे जातील तसतसे ते पुढील थरांवर जाईल ते देखील कांही गोष्टींच्या प्रभावाखाली विशेषज्ञ होऊ लागतात प्रकाश तेथे पोहोचत नाही परंतु आवाज मात्र नक्कीच गर्भाशयापर्यंत पोहोचतो त्यामुळे गर्भ खूप लवकर ऐकू लागतो परंतु ध्वनीच्या प्रभावाखाली तो ऐकू येणारा न्यूरॉन बनत नाही त्याच्याकडे ऐकण्याची क्षमता आधीपासूनच आहे जर तो श्रवण क्षेत्राकडे गेला तर तो इथे असेल जर तो हलला तर व्हिज्युअल एरियामध्ये इमेजचा पॅटर्न प्राप्त होतो जर ती मोटर एरियामध्ये असेल तर तिथे उद्दीपन सुरु होते आणि मोटर क्षेत्र तयार होते त्यामुळे 50 प्रकारचे न्यूरॉन्स विविध भागातून येतात इथे ग्लीया नावाची पेशी आहे ग्लियाल पेशी न्यूरॉन्सपेक्षा कितीतरी जास्त आहेत ग्लिअल पेशी पॅकिंग मटेरियल ग्लियाल पेशी देखील इतर पेशी तयार करण्यात मदत करतात ज्याला आपण मायलिन शीट म्हणतो ऍक्सॉन ज्याबद्दल आपण बोलू मेंदूचे विद्युत रासायनिक संतुलन राखण्यासाठी ग्लिअल पेशी मदत करत असतात मेंदू मोठ्या प्रमाणात पाण्याने भरलेला आहे खरंतर आपल्या शरीरात 50 टक्के पाणी असते आणि मेंदूमध्ये पाणी असणे खूप महत्वाचे आहे पाण्याच्या ठराविक पातळी पलीकडे मेंदू आकुंचन पावेल किंवा जास्त पाणी असल्यास मेंदू कार्य करणे थांबवेल तर इथे सोडियम पोटॅशियम मीठ आणि ग्लुकोजचे हे संतुलन आहे जे त्याचा आपल्या शारीरिक उर्जेमध्ये वापरते ही एक उबदार ओलसर रचना आहे परंतु ती आयुष्यभर फक्त 30 टक्के उर्जेचा वापर शरीर कार्य करत राहण्यासाठी करत असते तर आता जे घडते ते असे आहे की लेयर 4 मधील न्यूरॉन सुरुवातीच्या काही दिवसांत इनपुट घेते त्यानुसार कार्य करेल समजा आपण लेयर 6 मधून न्यूरॉन घेतला आणि त्याला लेयर 4 मध्ये ठेवले तर ते लेयर 4 प्रमाणे कार्य करण्यास सुरवात करेल परंतु अगदी सुरुवातीच्या काही दिवसापर्यंतच आणि नंतर काही दिवसांनी ते कार्य थांबवतील ज्याला आपण न्यूरॉन प्लास्टीसिटी असे म्हणतो स्थलांतर आणि विकासाच्या गंभीर काळात न्यूरॉन कार्य करू शकतो जर समजा ओसीपीटल भागातून न्यूरॉन घेतले आणि ते ऐकण्याच्या क्षेत्रात ठेवले तर ते त्याचे कार्य करेल म्हणून जर आपण एका क्षेत्रातून न्यूरॉन घेतला आणि त्यावर ठेवला तर तो ते कार्य हाती घेईल परंतु केवळ गंभीर विकासाच्या टप्प्यावरच त्यानंतर नाही तर मेंदूचा बहुतेक भाग दिवसाच्या ४० सेकंदांदरम्यान त्याच्या जागेवरच असेल ४० सेकंद आणि दिवसाच्या आठव्या भागात एक अशा ठिकाणी असतो त्यानंतर जे उरले आहे ते म्हणजे सुसंवाद तयार करणे तरआपल्याला आठवत असेल की इथे असोसिएशन एरिया नावाचे काहीतरी आहे जे आपल्याला या इथे दर्शविले गेले आहे ते म्हणजे एक क्षेत्र ऐकत आहे एक क्षेत्र पहात आहे एक क्षेत्र हालचाल करत आहे आणि एक क्षेत्र संवेदन करीत आहे ते कसे एकत्र येतात तर ते उर्वरीत घटक असोसिएशन एरियाज नावाच्या उर्वरित कनेक्शन्सद्वारे एकत्र येतात ज्यामध्ये टेम्पोरल क्षेत्र पॅरिएटल सोबत पॅरिएटल क्षेत्र ओसीपीटल सोबत ओसीपीटल क्षेत्र आणि फ्रंटल सोबत ही सर्व असोसिएशन क्षेत्रे आहेत जी असोसिएशन क्षेत्र आता विकसित होऊ लागाली आहेत तर न्यूरल मायग्रेशन घडत असते ज्यामुळे डीएनए आणि प्रथिने ते त्या त्या वेळी वाढीच्या बाह्य घटकांना सूचित करतात याचा अर्थगर्भ गर्भाशयात सुरक्षित असणे खूप महत्वाचे आहे काही अनुवांशिक उत्परिवर्तन जसे की डाऊन सिंड्रोम इतर सिंड्रोम सारखे आजार होऊ शकतात जसे कि अपंगत्व आणि बाकीच्या गोष्टी होतातपरंतु बरेच एपिजेनेटिक्समुळे घडतात जेंव्हा आई तणावात असते तेंव्हा शरीरातील हार्मोन्सच्या कॉर्टिसॉल संप्रेरक पातळी 1 मध्ये वाढवते ज्यामध्ये मेनेजरी ताण आहे ज्यामध्ये पीटर्स चा समावेश आहे जो स्वतःच मेंदूच्या निर्मितीत बदल घडवून आणू शकतो तर जेंव्हा मेंदूला थेट दुखापत होते किंवा जिथे मेंदूची रचना खराब होते तेथे जनुकांसह बदल होऊ शकते विशेषत मनोविकृती आणि न्यूरोलॉजीमध्ये बरेच नुकसान होते एपिजेनेटिक घटकांमुळे किंवा अनुवांशिक घटकांमुळे या पेशींच्या निर्मितीची समस्या निर्माण होते वेगवेगळ्या स्तरावर जेंव्हा अडथळे येतात तेंव्हा त्या निर्मितीतही व्यत्यय येतात आपल्याला हे माहीत नाही खरंच आहे आपल्याला ते माहित नाही ते म्हणजे मी फक्त एक विचार मांडत आहे कारण मेंदूकडे एक विशिष्ट अभिमुखता असते आणि न्यूरॉन्सना एका विशिष्ट अभिमुखतेत जावे लागते हे विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे जे कदाचित त्यास अभिमुखता प्रदान करीत असेल तर कोशांच्या व्यवस्थेची भूमिती असते स्तंभांत व लघु स्तंभात ही संरचना काही कारणाने खंडित झाली तर बरीच वेळा इतर कामकाज ही ठप्प होते याविषयी मी तुम्हाला लवकरच एक उदाहरण देईन आता एकदा का या पेशी आपल्या जागेवर आल्यावर हे डेन्ड्राइट कसे तयार होत असतील मी तुम्हाला इतर अँटेनासह डेन्ड्राइट दाखवले होते या सिनॅप्समधून सिनॅप्स कसे तयार होऊ लागतात यात साधारणतः 2 3 गोष्टी आहेत 1 म्हणजे रासायनिक बदल होत असताना झालेले उत्स्फूर्त उद्दिपण हे एक उत्स्फूर्त उद्दिपण आहे हा उद्दीपक EG लहरींसारखा नाही ज्याबद्दल पुढील आपण पुढील आठवड्यात चर्चा करूयात तर हे स्पाइक्ससारखे आहे आपल्याला माहित आहे की प्रवाहाचा स्पाइक काय आहे प्रत्येक स्पाइकमुळे एकाकडून दुसऱ्या दिशेने करंट पास होतो सिनॅप्स ची निर्मिती रासायनिक सिनॅप्स न्यूरोट्रांसमीटर्स आहेत मी तुम्हाला सिनॅप्स दाखवले आहेत या सर्व गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने बघुयात तर हा एक लहान टप्पा आहे तर हे कसे घडते जरी ते विद्युत क्रियाकलाप ज्याला आपण रासायनिक क्रियाकलाप म्हणता त्यामध्ये रूपांतरित होते रासायनिक सिनॅप्स जे पहिल्या 3 4 महिन्यात गर्भाशयाच्या आत आवाज होतो महाभारता मधील अभिमन्यूची कथा खरी आहे की नाही हे आपल्याला माहित नाही मात्र हे अगदी चांगल्या प्रकारे सिद्ध झाले आहे की जर आपण संगीत वाजवले तर तिथे सिनॅप्स तयार होतो आणि गर्भ त्यास प्रतिसाद देतो म्हणजे आवाज आधीच तिथे पोहोचत आहे आईच्या पोटातील नाळेद्वारे आणि त्या ध्वनीमुळे सिनॅप्स चेतापेशींच्या प्रकाशात तयार होण्यास चालना मिळते आपल्याला हे नक्की माहित नाही परंतु ही क्रिया जन्मापर्यंत सतत सुरू होते आणि जन्मानंतरही न्यूरॉन या प्रक्रियेचा एक भाग बनलेले असतात तर हा एक वाढीचा भाग आहे कारण ते मूल श्वास घेते आणि जेव्हा सोडते तेंव्हा ते रडते आहे जो एक मोटर अ ॅक्ट आहे तर ते कार्य करत असताना आई किंवा काळजीवाहू व्यक्ती किंवा उपस्थित त्यास प्रतिसाद देतात जे कदाचित त्याची आई त्याला दुष्ट पाजेल किंवा खाऊ घालून किंवा इतर गोष्टी करून तो प्रतिसाद म्हणजेच सिनेप्सेस तयार करणे होय नंतर पहिल्यांदा स्मित हास्य करेल सामाजिक हास्य असू शकेल तो क्षण गर्भाच्या आतही सुरू होतो कदाचित तो एक उत्स्फूर्त धक्का असेल तुम्ही कदाचित पाहिले असेल जेव्हा आई म्हणते कि जेंव्हा बाळ पोटात कांही हालचाल करते तेव्हा मला असे वाटते कीते खरोखरच गंमत करत आहेत याचा अर्थ असा आहे की उद्दीपन झालेले न्यूरॉन्स मोटर भागातून असू शकतात परंतु अशा काही उद्दीपनानंतर ज्या क्षणी न्यूरॉन्सने उद्दीपन केल किंवा ज्या क्षणी हा प्रकार घडला होताअशा काही घटना नंतर मेंदू या क्षणावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करतो अशा प्रकारे तो विकसित होतो न्यूरॉन्समध्ये बाहेरून बरेच आवाज आत जात असतात ज्यामुळे न्यूरॉन्स उद्दीपित होतात आणि आवाजामध्ये भेदभाव करू लागतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्माच्या वेळी एक सामान्य निरोगी नवजात अर्भक वडील आणि आईच्या आवाजामध्ये फरक करू शकते ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे पण ते तिथेच आहे कारण त्या वेळेपर्यंत मेंदूने या आधीच विविध परिस्थितीच्या वारंवार विश्लेषणातून फूरियरने म्हणल्याप्रमाणे खेळायला शिकले आहे आणि ज्या नोंदी आत जात आहेत मेंदू त्या वेळी आधीपासूनच अत्यंत कार्यक्षम आहे विशेषतः पहिल्या 2 3 महिन्यांत बाळाच्या हालचाली मध्ये बरीच वाढ होते ज्यामुळे त्याला बाहेरून प्रतिसाद मिळतो पर्यावरणही काहीतरी प्रतिसाद देते आणि अशा प्रकारे मेंदू मध्ये सिनॅप्स तयार होऊ लागतात आणि हीच गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती तर महत्त्वाचे म्हणजे आपण हे समजून घेतले पाहिजे कि लोक वस्तुनिष्ठ का असू शकत नाहीत आपल्याला माहित आहे की वस्तुनिष्ठ असणे म्हणजे असे म्हणा आपण प्रतिक्रिया का देत आहात आपण वस्तुनिष्ठ असले पाहिजे परिस्थितीचा विचार करा आणि त्यात भूतकाळाला येऊ देऊ नेऊ नका हे सर्व अगदी चांगले सेट केले गेले आहे परंतु या साठी कठीण प्रशिक्षणाची गरज आहे कारण आपले मूलभूत न्यूरॉन्स त्या मार्गाने उद्दीपन करत नाहीत आपले न्यूरॉन वातावरणाशी इतके जुळलेले आहेतकी त्यांना त्यापासून वेगळे करणे खूप कठीण आहे सोबतच यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे तसं पाहिलं तर पहिल्या ३ महिन्यांत किंवा आयुष्याच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत तयार झालेलं तुमचं बेसिक नेटवर्क तुमच्या सुरक्षेसाठी जगण्यासाठी आवश्यक असतं तुमचा रडणं हे अन्नासाठी असते आपले नेटवर्क नेहमीच मिळणाऱ्या उत्तेजनाचे मूल्यांकन करत असते जेथे धोका आणि जगण्याची धडपड हा पहिला प्राधान्यक्रम असेल एकदा हे पूर्ण झाले की आपण पुढे जाऊ तर आपण पुन्हा पहिल्या गोष्टीकडे जाऊया मी म्हणालो होतो की मानसशास्त्राने बऱ्याच व्याख्या दिलेल्या आहेत मात्र आपण अद्याप त्यापासून फारसे दूर नाही जर तुम्हाला अब्राहम मास्लो आणि मॅस्लोचे पिरॅमिड माहीत असेल तर ते तुम्हाला पहिली गोष्ट दाखवली जाते ते म्हणजे ज्यासाठी आपण काम केले पाहिजे ते म्हणजे मूलभूत सुरक्षा अन्न आणि भूक एकदा का तुम्ही या गोष्टी प्राप्त केलात की मग तुमच्याकडे सुरक्षितता यश आणि मग शेवटी स्वतःचा शोध या गोष्टी येतात तरतर तुम्ही स्वत्वाचा शोध कधी घेऊ शकता जेंव्हा ते इतर पॅरामीटर्स आणि मूलभूत नेटवर्क्स समाधानी असतात जर आपण याचे भाषांतर केले तर आपली मनोसामाजिक वाढ आणि मेंदूचे नेटवर्क स्वतःच अगदी मूलभूत अस्तित्वाच्या नेटवर्कपासून उच्च जटिलतेपर्यंत कार्य करत असतात एक व्यक्ती गांधीजी असू शकतात मला माहित नाही की आपण गांधींचे डोके का जतन केले नाही कारण कदाचित आपण तसे करू शकलो नसेल तर त्या वेळीवैज्ञानिक दृष्ट्या पहिले तर मला खात्री आहे की गांधी ही एक अशी व्यक्ती होती ज्यांनी या सर्व गोष्टीवर मात केली होती त्यांना अन्नाची काळजी नव्हती पैशाचा कधीही त्रास झाला नाही परंतु तरीही त्यांना स्व चा साक्षत्कार किंवा त्यांच्या जीवनाचा उद्देश समजला होता आणि बुद्धांसारखे लोक होते ज्यांनी हे केले आहे तर मानवजातीच्या इतिहासात बोटावर मोजण्याइतपत लोक आहेत ज्यांनी खरोखरच स्वतःला सिद्ध केले आहे या गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला कोठेही जायची गरज नाही फक्त आपल्या स्वत च्या जीवनाकडे पाहण्याची गरज आहे जेव्हा आपण सुरक्षित आहोत सुखी समाधानी तेंव्हा आपण तत्त्वज्ञान आणि सिद्धांताबद्दल बोलत असतो मी उदाहरण देतो की जे लोक आपल्याला अलिप्त किंवा संसारातून मुक्त होण्याबद्दल सांगत आहेत त्यांनी अलिप्तपणाचा सराव केला पाहिजे ही एक कठीण गोष्ट आहे कारण आपण अलिप्त कसे होऊ शकता कारण तुमचा स्वतःचा मेंदू आपल्या जीवनपद्धतीशी पर्यावरणाशी जोडलेला असतो आता सर्व हे असे आहे की कितीतरी लोक आपल्याला हे सर्व प्रवचन देत आहेत ही एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे जी मला अचानक वाटली की कोणाचाही अनादर करू नका जर कोणी आपल्याला प्रवचन देत असेल तर ते समजून घ्या आणि आता समजा की एखादा स्निपर आहे आणि आपल्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट नाही किंवा सुरक्षा नाही कोणीतरी आपल्याला खरोखर गोळ्या घालू शकते तर अशा परिस्थितीत तुम्ही मुक्तीबद्दल प्रवचन देऊ शकाल का कारण त्यावेळेस तुमची पहिली प्रतिक्रिया ही भीती असेल जर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहिले तर आपल्याला या गोष्टी समजून जातील समजा आपण निकालाची वाट पाहत आहात तर आपल्याला माहिती आहे की निकाल 3 जूनला येईल तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला माहीत आहे की तो ३ जूनलाच येईल पण ती चिंता किंवा काळजी सतत आपल्या मनात राहील काहीवेळा असे दिसते की जणू काही आपले मूलभूत नेटवर्क जंगलातून शिकारीपासून विकसित झाले आहे जिथे त्या वेळी जीवाला धोका होता जेव्हा ते शिकारी होते तेव्हा आपण आपल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा निर्माण केली आहे इंद्रियगोचर मनुष्य आजारपणापासून शिकारीपासून शिकार होण्यापासून युद्धांपासून आत्मनाशापासून आगीपासून नैसर्गिक आपत्तीपासून या सर्व आपत्तीवर मत करून जगाला आहे तरीही आपल्यात त्या भीती आणि अनेक विचार आहेत जे आपण करतो ती भीती दूर करण्यासाठी आपले जीवन आवश्यक आहे आणि फक्त तुमच्या स्वतःच्या जीवनात आपल्याला चांगले करिअर हवे आहे चांगले पैसे कमवायचे आहेत कारण चांगला पैसा आपल्याला सुरक्षिततेचा विश्वास देऊ शकतो जेव्हा आपण असहाय्य असता असतो तेंव्हा मात्र आपण देवाकडे काय मागत असतो तर देवाची जागा पैशाने घेतली आहे पैशाची जागा शक्तीने घेतली आहे तर आपल्याला सत्तेची गरज आहे तर लोकांना सत्तेची गरज का आहे कारण ही गोष्ट मला सुरक्षिततेची जाणीव देते कल्पना करा की पहिल्या माणसाला ज्याने त्सुनामी येताना पाहिलं असतं किंवा विज त्याच्यावर कोसळताना पाहून तो नक्कीच घाबरेल ती भीती मनात जडलेली असते मेंदूच्या जाळ्यात अनेक जनुके असू शकतात जसे मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या जनुकाने अनेक विचार केले असतील आणि निसर्गाशी समायोजन करीत ते टिकून राहिले आहे आपले बहुतेक प्रयत्न फक्त ती भीती घालवण्यासाठी असतील त्यामुळे मेंदू त्याला सतत प्रतिसाद देत राहायला शिकतो तर आपण इतर गोष्टींकडे जाउ जसे की मी इथे बसलो आहे आणि अचानक इथे ठिणगी पडली किंवा इथे शॉर्ट सर्किट झाले तर मला माहित आहे की माझ्याकडे आणखी 2 स्लाइड आहेत ते मी घाबरत घाबरत सांगू शकतो पण तुम्हाला वाटते की मी ते करेन नाही कारण माझी भीती एकच असेल की ती माझ्यावर पडू नये तर सुरुवातीला मेंदू उद्दीपन करेल आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तो कार्य सुरु ठेवेल आणि नंतर हि प्रक्रिया तो वारंवार करेल तेच आता आपण मला विचारू शकता की आपल्याला या प्रश्नाचं अद्याप उत्तर का मिळत नाही अगदी ख्रिस्तापासून प्रत्येकजण सांगत असतानाही लोक का बदलत नाहीत कारण बहुतेक लोक ते त्यांचे संदर्भ वापरत असतात ते आणि ते त्वरित असतात तात्काळ म्हणजे एक भाग म्हणजे शारीरिक अस्तित्वाचा आणि दुसरा पूर्वानुमान जे आपल्याला एखाद्या प्राण्यापेक्षा वेगळा बनवतो प्राण्यांमध्ये अंदाज बांधण्याची आणि भाकीत करण्याची क्षमता नाहीय मात्र जेव्हा त्यांना निसर्गातून कांही संकेत मिळतात तेंव्हा ते सतर्क होतात किंवा अंदाज बांधू शकतात जसे कि हरीनाला वास येईल किंवा सिंह येत आहे असे वाटेल तरच धावायला लागेल याउलट माणूस या भागात गेल्यास सिंह असेल असा अंदाज करू शकतो तर आपण सुरक्षिततेचे सर्व काळजी घेऊ जर आपण पैसे कमावत नसाल तर किंवा आपल्याकडे राहण्यासाठी घर नाही तर अशा सर्व परिस्थितीत आपले काय होईल याचा अंदाज आपण घेऊ शकतो आणि आपण जे विकसित केले आहे ते भविष्याचा अंदाज भविष्याचा अंदाज घेण्याची शक्ती आणि आणि हीच गोष्ट मानवांना इतर प्राण्यांपासून वेगळे करते तर ही पौगंडावस्थेतील कायम स्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे आणि मज्जासंस्था हि लवचिकप्रक्रिया जी परिस्थितीनुरूप बदलत जाते आणि असे म्हणतात की यात अनुभव महत्वाची भूमिका बजावते जेव्हा टेराटोजेन्स मध्ये काहीतरी चुकीचे होते तेव्हा आपण उपचार म्हणून कांही घरगुती किंवा रासायनिक औषधाचा वापर करतो तर पर्यावरण सिनेप्टिक नेटवर्क निर्मितीला निर्देशित करते किंवा हे एक बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देणारा आणि फक्त सुधारणा करणारा करणारा हा एक नेटवर्क टेम्पलेट आहे आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहेकि पर्यावरण अनुभव आणि संवेदना या सर्व गोष्टी मज्जातंतूंच्या वाढीवर किंवा सिनॅप्टिक निर्मितीवर कार्य करत आहेत का किं कि लाखो वर्षापासूनच आपला मेंदू उद्दीपन करण्यास तयार आहे किंवा येथे बहुविध संभाव्यता असू शकतात जसे की क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपल्याकडे संभाव्यता असण्याची शक्यता आहे तर अशा अनेक संभाव्यता असू शकतात ज्यामध्ये मेंदूचे जाळे अस्तित्वात आहे ज्या वातावरणातून कोणत्या प्रकारच्या उत्तेजना येतात त्यावर अवलंबून असते ते सर्व बहुतेक लाटा कोसळण्यासारखे असते जर समान सर्किट चालू राहिले तर दोन ते तीनवेळा किंवा वारंवार उर्वरित संभाव्यता पूर्ण करते संभाव्यता ते पुढे सिनॅप्टिक निर्मितीच्या स्वरूपात स्थापित होते परंतु निसर्गाने आधीच अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा वापर केला आहे आता हा मोठा प्रश्न आहे कारण शक्यतो हे दुसरे सत्य आहे कारण पर्यावरण हा एकमेव घटक आहे जो सिनॅप्टिक वाढ आणि वर्तणुकीच्या नमुन्यांना दिशा देतो आणि हे सर्व समानता अस्तित्त्वात नसते तर ते पूर्णपणे भिन्न असेल परंतु वर्तनाच्या विशिष्ट भागामध्ये बहुतेक मानव समान आहेत तर शक्यतो आपण सर्व जण एक मूलभूत नेटवर्क टेम्पलेटसह जन्माला आलो आहोत जो बाह्य उत्तेजन आणि पर्यावरणाला प्रतिसाद देतो तो फक्त ट्रिगर करतो आणि वास्तविकतेच्या त्या चौकटी बाहेर आणतो गर्भधारणा म्हणजे जलद शारीरिक वाढ बाल्याअवस्थेतील मोटर विकास अमूर्त बालपण किशोरावस्था 13 ते 20 वर्षे स्वतःची ओळख निर्मिती निर्णय क्षमता हे विकासाच्या टप्पे आहेत तर हा भाग आपल्याला पौगंडावस्थेचा वाटतोजो थेट प्रीफ्रंटलच्या परिपक्वतेशी संबंधित आहे मी आपल्याला केंद्रीय कार्यकारी नेटवर्कबद्दल सांगितले ज्यामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे जे निर्णय क्षमता परिपक्व बनविते हे क्षेत्रविकासाच्या टप्प्यातील सर्वात शेवटचे आहे तो म्हणजे विचारशील मेंदू जर आपण मला विचारले तर मी हेच सांगेन कि शहाणपण किंवा विचाराची परिपक्वता हि 20 च्या आधी विकसित होत नाही कारण समाजातील हा एक भ्रम आहे कि मुलांना विचार करायला कास सांगायचं त्यांचा मेंदू पुरेसा परिपक्व झालेला नाही त्यांचा मेंदू इतका परिपक्व नाहीय कि ते आवेगपूर्ण असतील ते थोडे हेतुपुरस्सर वेगळे विचार करतील ते अविवेकी चर्चेचा विचार करत असतील कारण सामान्यतवयाच्या 13 व्य वर्षांपासून हार्मोनल बदलामुळे तारुण्य सुरू होते जो कि एक कठीण कालखंड आहे तर पौगंडावस्थेतील आणि पालकांसह ही संपूर्ण टीप बहुधा जीवशास्त्रावर आधारित नाही तर साधारणतः वयाच्या २० व्या वर्षापर्यंत आपण आपल्या अनुभवाधारे विचार करायला शिकतो मात्र आपल्या पालकांना अशी अपेक्षा असते कि आपला मुलगा लवकर या गोष्टी शिकल्या पाहिजेत कि जे मला वाटते कि हि गोष्ट योग्य नाही हाच नियम मायलिनशनला हि लागू होतो न्यूरॉन्सचे मायलीनेशन जसे की त्यांना माहित आहे की ते इमेजिंगबद्दल बोलतील मायलीनेशनच्या कमतरतेमुळे त्याच्या विचारात बरीच अपरिपक्वता दिसून येते तर हा एक विकासाचा एक टप्पा आहे हि संपूर्ण गोष्ट कशी दिसते ते आपण बघू मी या आठवड्याचे व्याख्यान मुळात यावर थांबवणार आहे आहे तर मला आशा आहे की आपल्याला रचना काय करते याची कल्पना आली असेल आणि जेव्हा आपण संरचनेबद्दल बोलत आहोत त्या अर्थाने संरचना प्राथमिक आहे किंवा कार्य प्राथमिक आहे याची कल्पना आपणास आली असेल मला वाटते की मानवी शरीर किंवा जीवशास्त्र हे दोन्ही एकत्र विकसित झाले असावेत मेंदू काय आहे तर हे व्याख्यान थांबवण्यापूर्वी आणखी एक शेवटची गोष्ट आपणास विचारू इच्छितो मी मेंदू तील वायरिंगबद्दल विचारतो इतक्या प्रचंड न्यूरॉन्स ची गरज का भासली असेल तो कमी प्रमाणात कामी करू शकला असता का माझा अंदाज असा आहे की उत्क्रांतीच्या वेळी हे सर्व न्यूरॉन्स जगण्यासाठी पर्यावरणाच्या माहितीतून डेटा घेऊन विकसित झाले आहेत बरोबर प्रत्येक माणूस हा इतक्याच जटिलतेत वाढला आहे कारण मेंदूतील प्रत्येक गोष्ट जागेवर असणे आवश्यक आहे तर ते एक काहीतरी येतेतेथे काहीही गहाळ नसावे 2 रे देखील एक कारण आहे जे कि आपल्याला ही gyri आणि Sulci दिसते तर हे 10 ते पॉवर 11 न्यूरॉन्स कसे बंदिस्त केलेलं आहे तर याच उत्तर आहेत मेंदूतील हे फोल्डिंग वळ्या जे अधिक पृष्ठभागाचे क्षेत्रफळ देते आणि आपल्याला पॅकिंग करण्यास मदत करते आता आपल्याला पॉवर लेयर न्यूरॉनमध्ये पॅक का करायचे आहे ही वायरिंग इंजिनीअरिंग समस्या आहे कारण एका बिंदूपासून दुसर्या बिंदूवर माहितीचे प्रसारण करणे खूप वेगवान असले पाहिजे जर ते 0 5 ते 120 मीटर प्रति सेकंद असेल तर हा नैसर्गिक वेग आहे जेव्हा आपण शरीरविज्ञानाबद्दल चर्चा करू तेव्हा आपण याबद्दल बोलू तर आपण हे ट्रान्समिशन कसे वाढवाल स्वतःला वाचवण्यासाठी ट्रान्समिशन जलद असणे आवश्यक आहे आपण ते जाड केले तर प्रसारण जलद होईल परंतु जाड न्यूरॉन्स पॅक करता येणार नाहीत तर जाड न्यूरॉन्स म्हणजे कमी न्यूरॉन्स कमी न्यूरॉन म्हणजे कमी डेटा सेट म्हणजे कमी माहिती जी मेंदूला नको असते तर तुमच्याकडे काय आहे त्यामुळे आपण संख्या वाढवत नाही तुमच्याकडे न्यूरॉन्सची संख्या जास्त आहे जसे की मी वर्ल्ड वन आणि इंटर न्यूरॉन्समध्ये इंटरफेस करतो जर आपण भरपूर कनेक्शन बनवू शकत असाल तर वेग बदलतो एका रेखीय अर्थाने आपण ते एका प्रकारच्या नेटवर्कमध्ये ठेवू शकता तर डेंड्राइट्समध्ये ते शेकडो असतील जेथे ऍन्टीनामध्ये ऍक्सॉनसारख्या 100 गोष्टी असतील मी म्हटल्याप्रमाणे 1000 ते 10000 कनेक्शन्स जे प्रचंड नेटवर्क देतात तर आता जर आपण मला आत्तापर्यंत फक्त सारांश देण्यास सांगितले तर आतापर्यंत मेंदू काय करत आहे याबद्दल आपण बोललो आपल्याला माहित आहे की मेंदू माहिती घेतो आणि आलेल्या माहितीच लॉगरिदमिक फंक्शनमध्ये डिजिटायझेशन केले जाते आपण पाहू शकता की व्हिज्युअल गोष्ट कशी आत जाते संकलित होते आणि वितरित होते रेटिनातून येणारे छोटे इलेक्ट्रोमॅग्नेट सिग्नल मेंदूमध्ये खोलवर जातात तेथे ग्रहणक्षम क्षेत्र वाढते कारण त्यात भरपूर प्रतिमा येतात प्रत्येक प्रतिमा समाकलित करते किंवा वेगळे करते प्रथम ते बाह्य संवेदना वेगळे करते नंतर सखोल संरचनांमध्ये ते संमिश्र प्रतिमा देण्यासाठी एकत्रित करते जे समांतर श्रेणीबद्ध निर्णय घेण्यासाठी वितरित केली जाते समांतर वितरण गरजेचे आहे कारण अनेक इनपुट्स एकत्रित करावे लागतील म्हणून ते समांतर वितरित केले पाहिजे कोणत्याही वेळी मेंदूचे कोणतेही कार्य बंद होत नाही न्यूरॉन्स विश्रांती घेतात परंतु ते नेहमीच तत्पर असतात आणि त्यांच्यात उद्दीपणाची किंवा चेतावण्याची क्षमता असते आणित्यासाठी वेळेचे बंधन नसत म्हणून जेव्हा आपण शरीरशास्त्राबद्दल बोलतो आणि जेव्हा आपण मेंदूचा अभ्यास करण्यासाठी भविष्यातील प्रयोगाबद्दल बोलतो तेव्हा एक मोठी समस्या आहे ती म्हणजे मी मेंदूचा अभ्यास कसा करावा आणि कधीकधी पुन्हा परिघीय असलेल्या सर्व बिट्सचा अभ्यास कसा करावा हे सांगावे लागेल मेंदू आरामात काय आहे मेंदू आरामात काय आहे मुळात ही एक गोष्ट आहे आणि मेंदूचा अभ्यास करताना सर्वात मोठी समस्या म्हणजे चेतना आपण मेंदूचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत जसे आपण पेंटिंगच्या आत उभे आहोत आणि नंतर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तर किमान उच्च कार्ये समजून घेणे ही एक सर्वात मोठी अडचण आहे आणि व्यापकपणे शारीरिक प्रक्रिया मनाला स्पष्ट करते पुढच्या आठवड्यापासून आपण प्रक्रिया कशी कार्य करते आणि नंतर नेटवर्क आणि असे बरेच काही कव्हर करण्याचा प्रयत्न करू